तर आता बेसिस फंक्शन्सच्या प्रकारांविषयी चर्चा केल्यावर आपण या पध्दती अधिक तपशीलवार समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि सर्वात सोपी उदाहरण म्हणजे 1D उदाहरण ठीक आहे तर आपण सेटअप समीकरणे कशी जाणून घेऊ याद्वारे कार्य करू त्यास कमकुवत स्वरुपाचे काहीतरी रुपांतरित केले जे एफईएमचे वैशिष्ट्यपूर्ण आहे मी हे सांगतो की ते काय आहे आणि मग आपण त्याचे निराकरण कसे करावे म्हणून समीकरण सेटअप आता इथे असलेल्या फळीवर मी खूप जेनेरिक डिफरेन्सियल समीकरण लिहिले आहे तर या भिन्न समीकरणात आपले अज्ञात आपण शोधू इच्छित आहात ते दिले गेले आहेत आणि ज्ञात आहेत आणि हे आपल्याला दिले आहेत आता मी यासारख्या डिफरेन्सियल समीकरणास प्रारंभ कशासाठी केला तर तुमच्यातील गणिताच्या कोर्समधून लक्षात घेतल्या जाणार्या सर्वांपैकी हे अंतरांतर समीकरण तुम्हाला जर आठवत असेल तर ते स्ट्रम लिओव्हिले विभेदक समीकरणासारखेच दिसते नक्कीच नाही की त्या समीकरणामध्ये काही अतिरिक्त अटी आहेत ज्या येथे नाहीत पण मला म्हणायचे आहे की डाव्या बाजूची रचना समान दिसते आणि त्या सामर्थ्याने आपल्याला या सर्वसाधारण स्वरूपात जवळजवळ कोणत्याही क्रमवारीतील दुसरे क्रम भिन्नता समीकरण व्यक्त करण्यास अनुमती देते तर आम्ही म्हणजे मी तुम्हाला दोन उदाहरणे दाखवीन तर उदाहरणार्थ समांतर प्लेट कॅपेसिटर एक डीसी समस्या तर एका डीसी प्रॉब्लेमसाठी आपल्याला काय माहित आहे की आपल्याकडे चार्ज आहे आणि आपल्याला डीसी प्रॉब्लेमचे व्होल्टेज शोधायचे आहे तर त्यास कोणते समीकरण म्हटले जाते प्रभारी दिलेली सर्वत्र स्टॅटीक्स लॅप्लेस समीकरण योग्य तेच आहे की नाही ते काधा तर या समांतर प्लेट कॅपेसिटरचे असे काहीतरी दिसते जे आपणास माहित आहे की आपल्याकडे दोन्ही दिशानिर्देशांमध्ये एक कॅपेसिटर अनंत कॅपेसिटर आहे हे आपण ग्राउंडेड म्हणू या आणि आपण अशा समस्येचे निराकरण करू इच्छित असे काही व्होल्टेज आहे म्हणून येथे म्हणा पोटेन्शिअल ही आपली एक्स फाईन आणि पोटेन्शिअल आहे या क्षणी असलेल्या पोटेन्शिअलचे काय तर हे 0 आहे हे एक ग्राउंड प्लेट असेल आणि वरील प्लेट काही व्होल्टेजवर राखली जाईल आणि आपण शोधू इच्छित आहात की मी कॅपेसिटरमधून जाताना पोटेन्शिअल कसे बदलते ते म्हणजे आपण कदाचित अचूक गणना करू इच्छित आहात तर मला माहित आहे की हे डिफरेंशियल समीकरण आहे तर मग मी या सर्वसामान्य स्वरूपात बसू शकतो का मी करू शकतो बरोबर तर मग मला काय करावे लागेल तर उदाहरणार्थ चे मूल्य काय असेल विद्यार्थीः हे होईल हे होईल बरोबर मग पुढे काय विद्यार्थीः 0 हे 0 होईल विद्यार्थीः 0 आणि मग होईल विद्यार्थीः बरोबर तर मग ते होईल म्हणून येथे असे काहीही नवीन नाही की हे जेर्मिक दिसणारे समीकरण इलेक्ट्रोमॅग्नेटिकमध्ये बर्याच अडचणी आणू शकते म्हणूनच आपण त्याकडे पाहु मग आपण देखील एक दुसरी समस्या घेऊ तर एक समांतर प्लेट होती दुसरे म्हणजे आपल्याला समांतर प्लेट्स दरम्यानची लहर माहित आहे हे समीकरण आपण आधीच अभ्यासले आहे हे हेल्होल्ट्ज समीकरण आहे तरंग समीकरण हे हेल्होल्ट्ज समीकरण आहे आणि आम्हाला हे माहित आहे की हेल्होल्ट्ज समीकरण असे आहे जे आपणास माहित आहे तेवढेच आहे काय समान आहे काही सतत चालू वेळा आपण हे समीकरण बर्याच वेळा पाहिले आहे तर मला या रूपात हे समीकरण कसे मिळेल विद्यार्थीः पी वर्ग तर प्रत्यक्षात ते सेट करण्याचा मोह होईल परंतु लक्षात ठेवा आणि स्थिर असणे आवश्यक नाही स्थिर असणे आवश्यक नाही तर तीच युक्ती जिथे आम्हाला मॅक्सवेलच्या समीकरणांमधून काढून टाकण्यासाठी वापरायचा होता तर हे खरं तर असेल तर प्रथम टर्म अशा प्रकारे होईल दुसरा टर्म विद्यार्थीः आणखी एका गोष्टीसह आणखी एक भौतिक प्रॉपर्टी तीच करंट स्रोत जे काही आहे बरोबर तर हे माझे होते माझे हे होते बरोबर तर हे सामान्य भिन्न समीकरण आहे जे बर्याच वेळा सरळ सरळ पुढे वापरले जाते एक गोष्ट अशी आहे की सीमारेषा तेथे आहेत त्यांचे आणि पालन केले पाहिजे आणि आदर केला पाहिजे आणि ते कसे होईल हे आपण पाहणार आहोत तर आता त्यास एफईएम चौकटीत टाकू म्हणून एफईएम चा दुसरा शब्द आम्ही म्हणालो भारित अवशिष्ट पद्धत योग्य आहे तर सर्वप्रथम भारित अवशिष्टांसाठी मी अवशिष्ट परिभाषित केले पाहिजे तर हे माझे भिन्न समीकरण होते बरोबर तर अवशिष्ट म्हणजे काय डावी बाजू वजा उजवी बाजू म्हणजे अवशिष्ट तर हे अवशेष डावी वजा उजवी बाजू परिभाषित केले आहे आणि मग मला काय करायचे आहे भारित अवशिष्ट पद्धत तर मला काही वेटिंग फंक्शनचे अविभाज्य घ्यावे लागेल ज्याला मी म्हणेल हे 0 च्या बरोबरीने सेट करेल जे भारित अवशिष्ट पद्धत बनते तर यापूर्वी मी याला बेसिस फंक्शन म्हणून कॉल केले होते मी फक्त डब्ल्यू असे म्हणतो आहे कारण डब्ल्यू वजनाच्या शब्दातून येत आहे तर डब्ल्यू करीता तर हे आपले वेटिंग फंक्शन किंवा बेसिस फंक्शन किंवा चाचणी फंक्शन आहे हे यासाठी वापरलेले सर्व भिन्न शब्द आहेत दुसरा शब्द म्हणजे आपल्याला चाचणी कार्य मिळेल प्रत्येकजण त्यांच्या स्वत च्या शब्दासह येतो आणि सर्वांसाठी एकच गोष्ट आहे ठीक एकत्रीकरणाचे डोमेन म्हणजे चे समर्थन आपल्याला माहितीच आहे 1 डी प्रकरणात आहे विद्यार्थी विभाग तर नोड नाही तर हे mth विभागातील सेगमेंट वर परिभाषित केलेले फंक्शन आहे तर हे एक फंक्शन आहे आणि म्हणूनच केवळ विभागात शून्य नाही त्याच्या बाहेरील सर्वत्र शून्य आहे ते कसे दिसते हे ठीक आहे तर आपण हे थोडे चांगले करून बघू या तर ही 1 डी समस्या आहे तर मी रेषा काढायला हवी शेप फंक्शन्स योग्य आहेत डब्ल्यू हे शेप फंक्शन्स असेल कारण आपण म्हणतो आम्ही असे करणार आहोत ज्याला गॅलेरकिनची पद्धत म्हणतात जिथे आधार कार्ये आणि चाचणी कार्य समान आहे चला यास असे म्हणूया तर आता येथे अज्ञात मी त्याला म्हणू शकतो तर तेथे आहे आणि तसेही आहे म्हणूनच अज्ञातांना मी काय म्हणतो ते माहित नाही तर अनेक नोड्स प्रत्येकात एन नोड्स असल्यास प्रत्येक आहे ते सर्व अज्ञात आहेत आता स्थानिक नावांच्या संदर्भात मी त्याला स्थानिक नावे का म्हणू शकतो तर उदाहरणार्थ हे ठीक असल्यास तर मी याला येथे यू कॉल करेन मी या विभागाचा किंवा या सेगमेंटचा संदर्भ देत आहे तर मग मी याचा उल्लेख करू शकतो का तर सुपर स्क्रिप्ट आहे तर प्रत्येक घटकाला दोन अज्ञात असतात डावे नोड मूल्य आणि उजवा नोड मूल्य डावे नोड मूल्य 1 उजवे नोड मूल्य म्हणून कॉल केले ज्याला मी 2 म्हटले तर त्याची e बरोबर 1 आहे आणि e साठी 1 बरोबर आहे हा जो डावीकडे किंवा उजवीकडे आहे विद्यार्थी आणि एक योग्य नोड आहे योग्य नोड आहे म्हणून मी वर कॉल केला मी ला देखील कॉल करू शकतो मी यास काय म्हणावे हे डावे नोड किंवा उजवे नोड आहे विद्यार्थी डावे नोड डावा नोड आणि सबस्क्राइब मूल्याबद्दल क्षमस्व यासारखेच आहे तर समान अज्ञात याला तीन वेगवेगळ्या नावांनी हाक दिली जात आहे याचा अर्थ असा की हे करणे अनावश्यक वाटू शकते परंतु ते कोडिंगमध्ये प्रत्यक्षात एक सहाय्यक आहे कारण आपल्याकडे स्थानिक नामकरण संमेलन आहे आणि नंतर आपल्याकडे जागतिक नामांकनाचे अधिवेशन मॅपिंग आहे जेव्हा मी पेन आणि पेपरवर असे करतो तेव्हा आपल्याला तीन नोड्स चार नोड्स माहित असतात ते फारच अनावश्यक वाटतात परंतु जेव्हा आपण कोट्यवधी घटकांसाठी काम केले पाहिजे तेव्हा एक कोड लिहाल तर अगदी आवश्यक आहे तर हे आधी थोडे मूर्ख दिसेल तर मग आपण आपल्याकडे हे हे सर्व का आहे परंतु हे आपल्या सिस्टमची पद्धतशीरपणे रचना करण्यास उपयुक्त ठरते म्हणजे आपली समीकरणे तयार करा विद्यार्थी पण असं का हे मी त्याला देत असलेले जागतिक नाव आहे विद्यार्थी ठीक आहे हे केवळ स्थानिक नाव आहे विद्यार्थी तेथे आहे विद्यार्थी ला या दोन डाव्या किंवा उजव्या संदर्भित पुरेशा नाहीत विद्यार्थी तो आणि याचा अर्थ जागतिक संख्येचा संदर्भ आहे विद्यार्थीः ती सबस्क्रिप्ट आहे हे येथे दोन प्रती सबस्क्रिप्ट आहे जर येथे वर कोणतेही घटक नसले तर ते किती नोड्स आहेत या जागतिक क्रमांकाचा संदर्भ देते तीन नोड्स परंतु जर मी स्थानिक पातळीवर अंतर्गत संदर्भ देत असेल तर याचा अर्थ एल किंवा आर आहे विद्यार्थीः तेथे आहेत होय जर माझ्याकडे 10000 घटक असतील तर मी त्यांना क्रमांकित केले पाहिजे परंतु जर मी घटकांची यादी ठेवत असेल तर प्रत्येक घटकामध्ये तेथे फक्त दोन किंवा आपण ते लिहू शकाल आणि परंतु जेव्हा आपण कोडेड करता तेव्हा अॅरेसाठी नैसर्गिक निर्देशांक बनले तर होय तर हे लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी डावीकडे किंवा उजवीकडे आहे तर हे स्थानिक आणि जागतिक दरम्यानचे मॅपिंग ठीक ठेवले पाहिजे तर सहसा अशी काही डेटा रचना असते जी आपण या मॅपिंगची देखभाल करण्यासाठी वापर कराल तर हे मॅपिंग काय सांगते जर आपण मला जागतिक क्रमांक दिला तर आपण तेथे जाण्यास सक्षम असावे आणि त्याचप्रमाणे स्थानिक क्रमांक काय आहेत ते सांगावे जर आपण मला स्थानिक क्रमांक दिले तर तेथे एक मॅपिंग आहे आणि ती आपल्याला जागतिक क्रमांक सांगेल तर जेव्हा आपण आपला कोड अंमलात आणता तेव्हा ही अंमलबजावणी समस्या असतात आपल्याकडे ही कार्यक्षमता असावी तर आता येथे एक गोष्ट मी येथे नमूद करू इच्छितो या डब्ल्यूच्या निवडीबद्दल तर आम्ही येथून काही ची आवश्यक गोष्टी लागू केल्या नाहीत म्हणून मी काय बोललो भारित अवशिष्ट पद्धत मी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याचा थोडक्यात उल्लेख करेन उदाहरणार्थ काहीही असू शकते डब्ल्यूएम नाडी आधाराचे कार्य किंवा त्यासारखे काहीतरी असू शकते तर अगदी कमीतकमी येथे दोन ची आवश्यकता आहेत अशा आवश्यकता आहेत म्हणजे मी आणि त्याचा व्युत्पन्न ही डोमेनवर वर्गीकरण योग्य असावी तर मला असे म्हणायचे आहे की येथे दोनची आवश्यकता नाही तर यू आणि त्याच्या व्युत्पत्तीची आवश्यकता आहे तर सुचवते तर काय आहे त्याचा अर्थ असा की तर उदाहरणार्थ जर मी हे चा वर्ग घेतला आणि मी व्युत्पन्न केले तर हे ठीक आहे हे का आवश्यक आहे याच्या व्युत्पत्तीमध्ये आपण जात नाही परंतु आपण ते फक्त वस्तुस्थितीचे विधान म्हणून घेऊ शकता विद्यार्थी संपले नाही असे गृहित धरले गेले आहे कारण 0 असेल च्या बाहेर तर मी हे फक्त संपूर्ण डोमेनसाठी लिहू शकतो तर या संपूर्ण डोमेनवर हे डब्ल्यू असावे आणि हे व्युत्पन्न वर्ग एकत्रीकरण असावे विद्यार्थीः कारण तर कारण म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणे आम्ही युक्तिवादाकडे जात नाही परंतु तर्कशास्त्र सारखेच आहे उदाहरणार्थ फूरियर मालिकेद्वारे फंक्शनचे प्रतिनिधित्व करणे त्यांना आवश्यक असलेले फंक्शन स्क्वेअर इंटिग्रेबल आणि अशाच प्रकारे समान कल्पना येऊ द्या जेव्हा हे समाधानी होते तेव्हा हे सिद्ध करणे शक्य आहे की समीकरणांची एफईएम प्रणाली कठोरपणे समाधान देते एफईएम ने दिलेली समीकरणांची प्रणाली या गरजेच्या अंतर्गत हमी या हमीनुसार योग्य निराकरणात रुपांतर करेल याव्यतिरिक्त हे बरोबर होतो तेथे दोन अटी आहेत ही पहिलीच आवश्यकता आहे दुसरी म्हणजे सोपी आवश्यकता म्हणजे Wmx ने सीमा अटी पाळल्या पाहिजेत तर उदाहरणादाखल समजा समस्याला डिरीचलेटची सीमा परिस्थिती होती ती आहे आणि येथे शेवटचा नोड 0 आहे तर मी सोडवत आहे त्या दिशेने सीमा अट देत आहे मी पल्स बेस फंक्शन्स वापरू शकतो मी असे म्हणू शकत नाही कारण बेस फंक्शन्स स्वतः सीमा स्थितीचे समाधान करीत नाही इतके पुरेसे नाही की मी फक्त पुढील 0 चे वजन जोडतो परंतु बेस फंक्शन्स स्वतःच सीमा स्थितीला समाधान देत नाही दुसरीकडे जर माझ्याकडे शून्यापासून त्रिकोण असेल तर ते ठीक आहे तर आपण फक्त एक लहान उदाहरण घेऊया परंतु लक्षात ठेवण्यासाठी या दोन मुख्य आवश्यकता आहेत थोडक्यात आम्ही वापरतो आम्ही नवीन बेस फंक्शन्स बनवण्याच्या व्यवसायात नाही म्हणून आम्ही सुप्रसिद्ध बेस फंक्शन्स वापरणार आहोत या आवश्यकता आधीच संतुष्ट झाल्या आहेत की आम्ही ते तपासण्याचा प्रयत्न करण्यात वेळ वाया घालवू शकत नाही आम्ही फक्त त्या वापरु आम्ही 0 येण्यासाठी सक्ती करू बरोबर तर शुभ प्रारंभ करण्यासाठी बेस फंक्शनची निवड करणे चांगले नाही तर आम्ही या क्षणी हे सर्व घेऊ तर स्पष्टपणे आपण जे होऊ इच्छित होते ते असू शकते म्हणजे गॅलर म्हणजे फक्त टेस्टिंग फंक्शन डब्ल्यू आणि यू साठी बेस फंक्शन समान आहे म्हणून आम्ही बेस आणि टेस्टिंग या दोन्हीसाठी जे पाहिले होते त्याप्रमाणे आपण लाग्रेज इंटरपोलिंग बहुपद घेऊ शकता विद्यार्थी हो तर त्यासाठी या अटी समाधानी आहेत हो लग्रेंज बहुपद होय ते समाधान देतात